विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर आपण व्हिक्टोरिया काईट कंपनीसाठी यांवर चर्चा करूया म्हणून मी पुन्हा लिहितो मी त्यास विशिष्ट स्वरूपात तयार करीत आहे कारण आपण मिळकत विवरणपत्र असते जर आपण उत्पन्नाच्या स्टेटमेंटबद्दल आणि ताळेबंदबद्दल चर्चा केली तर दिवसाच्या शेवटी किंवा तिमाहीच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी दोन्ही बाजू समान असणे आवश्यक आहे तर जर आपण उत्पन्नाच्या स्टेटमेंटबद्दल आणि ताळेबंदबद्दल चर्चा केली तर दोन विवरणपत्रांमधील मूलभूत फरक म्हणजे उत्पन्न विवरण किंवा नफा तोटा खाते आपल्याला एखाद्या कालावधीसाठी कंपनीचा वास्तविक किंवा अर्थसंकल्पित नफा जाणून घेण्यास मदत करते कदाचित ते फरक तिमाहीचे मासिक आठवड्याचे किंवा वार्षिक असू शकते त्यासाठी एक पूर्ण कालावधी म्हणजेच एक वर्ष असू शकतो किंवा 12 महिन्यांचा कालावधी असू शकतो जेणेकरुन उत्पन्न विवरणपत्र तयार करतो तर अशावेळी उत्पन्न विवरणपत्र आणि ताळेबंदातील फरक असा आहे की उत्पन्न विवरणपत्र किंवा नफा तोटा खाते आपल्याला मागील 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये व्यवसायाला किती नफा किंवा नुकसान झाला हे शोधण्यास मदत करते जर व्यवसाय पूर्ण वर्ष चालले असतील तर मी 12 महिने घ्यावा असे सांगत आहे या प्रकरणात आपण तिमाही निकालांबद्दल बोलत आहोत मग कंपनीची कामगिरी कशी होती सर्व घटक समायोजित केल्याकडे आपल्याकडे विक्री विक्री किंमत आणि इतर कामकाजी खर्च होते याचा उपयोग करून आपण निव्वळ उत्पन्न किंवा निव्वळ तोटा किंवा नफा किंवा तोटा शोधू शकतो आपल्याकडे अतिरिक्त पैसे आहे या परिस्थितीमध्ये उत्पन्न विवरणपत्र आपल्याला तिमाहीच्या अखेरीस म्हणजेच जानेवारी ते मार्च ह्या तीन महिन्यासाठी व्यवसायाने नफा किंवा तोटा किंवा निव्वळ उत्पन्न किंवा निव्वळ तोटा किती कमवला हे शोधण्यास मदत करते आणि जेंव्हा तुम्ही या 4 ही तिमाहीची बेरीज करता आपण 12 महिन्यांच्या कालावधीतील किंवा एका वर्षामधील व्यवसायाच्या कामकाजाचा परिणाम शोधू शकतो म्हणूनच मी येथे लिहिलेल्या उत्पन्नाच्या विधानाचे शीर्षक असे आहे की आपण मागिल तिमाहीतील व्हीकेसीचे चे अंदाजित उत्पन्न विवरणपत्र पाहिल्यावर आपल्याला 16367 डॉलर्स नफा आढळून आला आणि हे या तिमाहीच्या अखेरीस असलेले निव्वळ उत्पन्न आहे बरोबर या तीन महिन्यांच्या कालावधीतील हा निव्वळ निकाल आहे परंतु जेव्हा तुम्ही ताळेबंद विषयी चर्चा करता तेव्हा मी तिमाहीच्या शेवटी व्हीकेसीचे अंदाजित ताळेबंद असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे वर्षाच्या अखेरीस आपण हे दर्शवावे लागेल की वर्षाच्या शेवटच्या दिवशी 31 मार्च असल्यास ते 31 डिसेंबर किंवा इतर वर्ष असल्यास किंवा 12 महिण्याच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटच्या दिवशी किंवा 12 महिन्यांच्या कालावधीच्या ऑपरेटिंग पिरियड च्या शेवटच्या दिवशी ताळेबंद संतुलित असले पाहिजे सर्व मालमत्ता दायित्व अधिक भांडवलाच्या समान किंवा सर्व दायित्व अधिक भांडवल हे मालमत्तेच्या समान असणे आवश्यक आहे तर ताळेबंदात केवळ एका दिवसासाठी व्यवसायाच्या आर्थिक स्थितीचे चित्रण दर्शविते आणि तो त्या काळाचा शेवटचा दिवस आहे ज्यासाठी ताळेबंद तयार केला जात आहे तर नफा आणि तोटा खाते किंवा उत्पन्नाचे विवरणपत्र त्या कालावधीत नफ्याची स्थिती किंवा फर्मचे तोट्याचे चित्रण दर्शविते ज्यासाठी ते उत्पन्न विवरणपत्र तयार केले जात आहे त्यामुळे शीर्षकांमध्ये मूलभूत फरक आहे एक कालावधीसाठी आहे आणि दुसरे म्हणजे ताळेबंद हे कालावधीच्या शेवटी बनवले जाते जरी तो कालावधी तिमाही महिना आठवडा किंवा वर्ष असो तर हा आपल्याला माहित असावा असा मूलभूत फरक आहे आता आपण ताळेबंद घ्याल आणि मग आपण फरक शोधू शकाल किंवा सामान्यत काही फरक नसल्यास ताळेबंद दोन्ही बाजूंची मालमत्ता दायित्व अधिक भांडवला इतकी असते म्हणून याला बॅलन्स शीट असे म्हणतात कारण दोन्ही बाजू समतोल आहेत मालमत्ता हे दायित्व व भांडवलाइतकीच आहे तर आपण दायित्व आणि भांडवल शीर्षस्थानी किंवा मालमत्ता शीर्षस्थानी ठेवू शकता आणि त्यानंतर दुसरा घटक येईल म्हणून जेव्हा आपण सर्व मालमत्तेची बेरीज करतो आणि आपल्या संपूर्ण देयतेची अधिक भांडवलाची बेरीज करतो आलेली बेरीज एकमेकांना समान असते जर त्या बेरजा एकमेकांना समान असतील तर तुम्ही म्हणू शकता की त्या विशिष्ट कालावधीच्या शेवटच्या दिवशी व्यवसायाची आर्थिक स्थिती संतुलित आहे म्हणून मी शीर्षस्थानी मालमत्ता घेऊन ताळेबंद तयार करण्यास प्रारंभ करत आहे म्हणजे मी येथे मालमत्ता ठेवत आहे बरोबर म्हणून येथे मालमत्ता आहे आणि आपण आता सुरुवात करू आपण हे दोन क्रमाने तयार करू एकतर स्थायीतेच्या क्रमाने म्हणजेच कॅश आपण सर्वात शेवटी घेऊया बरोबर जर तुम्ही तरलतेच्या क्रमाने खाते तयार करत असाल तर सर्वात तरल संपत्ती म्हणून मालमत्ता नंतर किंवा मालमत्ता स्तंभातील प्रथम घटक म्हणून कॅश हे शीर्षस्थानी येईल आणि निश्चित मालमत्ता किंवा दीर्घकालीन मालमत्ता बॅलन्स शीटमधील शेवटचा घटक असेल त्याचप्रमाणे दायित्वाच्या बाबतीत जर आपण भांडवल स्थायीतेच्या क्रमाने दायित्वांच्या बाबतीतही तीच क्रमवारी स्वीकारली पाहिजे म्हणून आपण ताळेबंद तयार करत आहोत सर्व प्रथम आपण मालमत्ता घेऊया आणि सुरुवात आपण निश्चित मालमत्तेने करूया कारण आपण स्थायीतेच्या क्रमाने ताळेबंद तयार करत आहोत तेंव्हा सर्व प्रथम निश्चित मालमत्ता घेतो तर ही ताळेबंद तुम्ही मागील ताळेबंदातील शिल्लक घेऊन तयार कराल तर येथे दिलेली मालमत्ता किती आहे तुम्हाला येथे 31 डिसेंबर 2004 रोजी दिलेली ही मालमत्ता आहे म्हणून आपल्याला दिलेली निश्चित मालमत्ता ही 12500 आहे आणि चालू तिमाहीत निश्चित मालमत्तेत जावे लागेल तर हे काय आहे आपण जशी गणना केली तसे येथे ठेवू आपल्याकडे असणाऱ्या निश्चित मालमत्तेची शिल्लक 14750 आहे मालमत्ता एकूण निश्चित मालमत्ता हि 14750 येईल आता मी हि रक्कम कशी काय घेतली कारण आपण मागील ताळेबंदात गेलात तर ही रक्कम 12500 आहे मग ते 14750 कसे झाले हि रक्कम कशी आली ह्याचा तपशील मी तुम्हाला दाखवतो ते म्हणजे प्रारंभिक शिल्लक हि जवळपास 3000 आहे बरोबर आणि या प्रकरणात एकूण शिल्लक किती आहे 12500 अधिक 3000 15500 वजा काहीतरी आपण येथे किती रक्कम वजा करणार घसारा म्हणून 750 एवढी रक्कम घसारा म्हणून येथे वजा केली जाईल म्हणून आपण 750 ही रक्कम घसारा म्हणून घेत आहोत आपल्याला घसारा म्हणून हे वजा करायचे आहे म्हणजे ते 12500 अधिक 3000 12500 आणि 3000 वजा 750 तरशेवटी आपल्याकडे 14750 एवढी रक्कम शिल्लक राहते आणि ही निशचित मालमत्ता आहे नंतर पुढील मालमत्ता आपण मिळालेली नाही तर या निश्चित मालमत्तेनंतर गणना केल्यानंतर 14750 हि निश्चित मालमत्ता आहे आता मी पुढील मालमत्ता घेत आहे कारण स्थिर मालमत्ता आता संपली आहे आपल्याकडे येथे इतर कोणतीही निश्चित मालमत्ता नाही आपल्याला एकूण 14750 एवढी रक्कम दिली आहे जी आपल्याला चालू तिमाहीत 12500 अधिक 3000 आहे वजा 750 करून घसारा म्हणून भेटली आहे म्हणून निश्चित मालमत्तेची अंतिम शिल्लक 14750 आहे आता आपण करंट एसेट करंट एसेट घेऊया म्हणून आपल्याला खाती प्राप्तची गणना करावी लागणार आणि जर तुम्ही म्हणत असताल की मागील प्रकरणाचा पुन्हा संदर्भ घ्या तर आपल्याला अशी अट देण्यात आली आहे की सदरील महिन्यात मिळकत विक्रीच्या 60 टक्के पुढील महिन्यात विक्रीच्या 30 टक्के आणि त्यापुढील महिन्यात विक्रीच्या 10 टक्के आहे तर याचा अर्थ 60 टक्के मिळकत हि विक्रीच्या महिन्यात गोळा होते म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च राहिलेले 40 टक्के पुढील 2 महिन्यात 30 टक्के आणि 10 टक्क्याच्या प्रमाणात होते बरोबर म्हणून या प्रकरणात आता आपल्याला खाते प्राप्त शोधणे आवश्यक आहे खाती प्राप्त येथे 22700 आहे ते कसे समजा फेब्रुवारी महिन्यात विक्रीची फक्त 10 टक्के मिळकत गोळ करायची राहीली आहे मग फेब्रुवारी महिन्यात किती विक्री झाली 75000 म्हणून आपण मार्च महिन्यासाठी 75000 अधिक त्याच्या 10 टक्के घेऊ शकतो खाते प्राप्ती जे मार्च महिन्यासाठी 30 टक्के आहे आणि 10 टक्के फेब्रुवारी महिन्यासाठी आहेत म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याकडे 40 टक्के मिळकत आहे आणि हे कशाच्या 40 टक्के आहे तर एकूण विक्रीच्या हि मार्च महिन्याची एकूण विक्री आहे मिळकतीच्या 40 टक्के म्हणजे किती 38000 म्हणून या तिमाहीत आपल्याला विक्रीची जेवढी मिळकत गोळा करता येईल तेवढी गोळा करावी लागेल फेब्रुवारी महिन्यासाठी आपल्याला अद्याप मिळकत गोळा करायची आहे कारण फेब्रुवारी महिन्यात आपण 60 टक्के मिळकत गोळा केली होती मार्च महिन्यात आपण 10 टक्के मिळकत गोळा केली होती म्हणून आणखी 10 टक्के मिळकत गोळा करायची राहिली आहे तर फेब्रुवारीची एकूण विक्री किती आहे फेब्रुवारीची एकूण विक्री जवळपास 75000 आहे आपण या तिमाहीच्या अखेरपर्यंत 75000 पैकी 90 टक्के रक्कम गोळा केली आहे म्हणून 10 टक्के रक्कम गोळा करायची राहिली आहे तर 75000 च्या 10 टक्के म्हणजे 7501 आणि नंतर आपल्याला दुसरी रक्कम गोळा करावी लागेल आणि दुसरी रक्कम मार्च महिन्यासाठी आहे आणि मार्च महिन्यासाठी किती रक्कम गोळा करायची आहे एकूण विक्री 38000 आहे आणि आपण केवळ मार्च महिन्यातच रक्कम गोळा केली आहे चालू महिन्यात 60 टक्के रक्कम गोळा केली आहे तर 40 टक्के रक्कम आणखी गोळा करायची राहिली आहे म्हणून जर आपण यांची बेरीज केली यांच्या प्रमाणांची गणना करून बेरीज केली तर आपल्याकडे 2700 एवढी रक्कम खाती प्राप्त म्हणून उरते यानंतर आपण अनएक्सपायर्ड इन्शुरन्स आपण उपयोग केला आहे आता विवरण पत्राकडे परत जा आपण 375 एवढा विमा वापरला आहे तर याचा अर्थ अद्याप विमा प्रीमियम खात्यात शिल्लक आहे आणि ते शिल्लक 1125 च्या मर्यादेपर्यंत आहे तर अनएक्सपायर्ड इन्शुरन्स दिले असेल तर याचा अर्थ असा आहे की आपण त्याचा फायदा उपभोगले नाही तर फायदे उपभोगले गेलेले नाहीत आणि फायदेही झाले ही नाहीत देय दिले आहे आणि पुढील काळात पुढील तिमाहीत याचा लाभ मिळेल तो पर्यंत ज्या देयकांची पेमेंट आधीच केले गेले आहे परंतु फर्म ला त्याचा फायदा अद्याप प्राप्त झालेला नाहीये त्यास अनएक्सपायर्ड एक्सपेन्सेस बाबतीत जे उत्पन्न येणे आहे परंतु अद्याप फर्मकडे आले नाही ते पुढील काळात येतील म्हणून जोपर्यंत ही मिळकत प्राप्त होत नाही तोपर्यंत ती बॅलन्स शीटमध्ये चालू मालमत्ता चालू मालमत्ता म्हणून घेतला आहे

आता आपण इन्व्हेंटरी होईल आणि मला असे वाटते सर्वात शेवटची चालू मालमत्ता घेतले आणि म्हणून या सर्व मालमत्ता या ताळेबंदातून पुढील तिमाहीच्या ताळेबंदात घेण्यात आल्या आहेत आणि जर आपण त्याकडे पाहिले तर त्यातील पाचही मालमत्तेला आपण एकाच श्रेणीतील 14750 एवढ्या रक्कमेची निश्चित मालमत्ता आहे आणि शेवटी आपण त्या सर्वांची बेरीज करूया म्हणजे ती रक्कम किती येते ते पाहूया जर आपण या चारही मालमत्तेची बेरीज केली तर आपल्याला 77567 एवढी एकूण मालमत्ता आढळून येईल आता आपण देयक आणि भांडवलाकडे येऊ म्हणजेच देयक अधिक भांडवल तर देयक आणि भांडवलाची रक्कम किती आहे आपल्याला ती रक्कम येथे ठेवावी लागेल म्हणून आपण ते येथे लिहूया हा पहिला घटक आहे मी पुन्हा ताळेबंद तयार करेन व त्यात स्थायीतेच्या क्रमाने आहे

परंतु आपल्याला इक्विटी बद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही तर खात्यांच्या माहितीनुसार ते किती आहे मालमत्ता हे देयक अधिक भांडवलीच्या समान असते 70550 एवढी रक्कम मालमत्ता म्हणून दिली आहे आणि 44850 एवढी रक्कम देयक म्हणून दिली आहे तर आपल्याला शिल्लक काढावे लागेल जर आपल्याला येथे शिल्लक घ्यावे लागत असतील तर आपल्याला 25700 शिल्लक म्हणून घ्यावी लागेल ही शिल्लक 70550 व 44850 यातील फरक आहे म्हणून आपण 44850 ही रक्कम आपण अशी काढली आहे तर आपण याला प्रथम रक्कम 25700 असे म्हणू शकतो आणि यात आपल्याला अजून काही रक्कम जोडावी लागणार परंतु या प्रकरणात आपल्याला ह्या रक्कमेमध्ये निव्वळ नफा जोडावा लागणार आपण मिळवलेला निव्वळ नफा 16367 आहे आपल्याला हे जोडावे लागेल मागील तिमाहीतील उत्पन्नामुळे कमवलेली ही भांडवल वृद्धी असेल

प्रथम मागील ताळेबंदातून 25700 मालमत्ता व देयकातील फरक म्हणून अधिक आपण यात काही रक्कम वाढविली आहे आणि ती किती तरी रक्कम आहे ती किती तरी रक्कम म्हणजे 16367 नफा म्हणून मिळालेली रक्कम आहे आपण येथे किती नफा कमविला होता तर आपल्याला 25700 अधिक 16367 एवढी रक्कम जोडावी लागेल ती रक्कम 42067 वजा लाभांशा एवढी असेल कारण हीच अट आहे की आपल्याला प्रत्येक तिमाहीचे शेवटी शेयरहोल्डर्सला 1500 एवढी रक्कम लाभांश म्हणून द्यायची आहे तर आपल्याला 1500 वजा करावे लागेल आपण ही रक्कम वजा केली जी रक्कम आपल्याला लाभांश म्हणून शेयरहोल्डर्सला पुढच्या तिमाहीत किंवा 15 एप्रिल पर्यंत म्हणजेच पुढील तिमाहीच्या पहिल्या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 15 एप्रिलला आपल्याकडे ओनर्स इक्विटी आहेत म्हणून आपण प्रथम देयक म्हणून देय खाती 19000 आहे तर तुम्ही रक्कम घेताल देय खाती 19000 आहे जी खरेदी वितरण परिशिष्टामधून आली आहे पुढील देयक हे भाडे देय आहे भाडे देय किती आहे आपण मागील उत्पन्न विवरणपत्रात दाखविले आहे कारण आपण रोख प्रवाह विवरणपत्रात 750 एवढी रक्कम घेतली आहे जी आपण 250 250 आणि 250 आधीच भरलेले भाडे म्हुणुन घेतली आहे परंतु 16500 ची आपण नफा आणि तोटा खात्यात तरतूद केली आहे आणि ही रक्कम अजूनही आपण देणे आहोत पुढच्या तिमाहीत किंवा पुढच्या तिमाहीच्या सुरूवातीस म्हणजे एप्रिल महिन्यात म्हणजेच पुढच्या तिमाहीतील पहिल्या महिन्यात आपण 16500 देणे आहे आपल्याला हे देयक म्हणून दाखवावे लागेल म्हणून भाडे देय हे 16500 आहे आपण दाखवलेले हे आपले शेवटचे देणे आहे हे विवरण पत्र एक्रवल बेसिसने आहे रोखीवर कसा परिणाम झाला देयकामुळे सगळी रोख बाहेर गेली रोख प्राप्तीमुळे सगळी रोख आली हेच रोख अंदाजपत्रकात दर्शवले आहे उत्पन्न विवरणपत्रात उत्पन्न विवरणपत्र हे एक्रूवल बेसिसवर दाखवले की आपण 8050 एवढे भाडे भरले आहे तर या 8050 मध्ये 7800 ही मागील तिमाही जी डिसेंबर महिन्यात संपली होती त्याती रक्कम होती म्हणून आपण जानेवारी महिन्यात ही रक्कम भरली त्याचप्रमाणे या तिमाहीसाठी भाडे 16500 आहे जे 10000 पेक्षा अधिक असलेल्या विक्रीच्या 10 टक्के आहे म्हणून या तिमाहीतील आपले देय 16500 आहे परंतु ही रक्कम आपण पुढील तिमाहीच्या पहिल्या महिन्याच्या सुरूवातीस देऊया म्हणून अद्याप ही रक्कम आपली देयक आहे तर आता आपण पुढे लाभांश देयक बघूया 1500 ही रक्कम आपण ताळेबंदामध्ये बनवलेल्या तरतुदीमधून वजा करूया आणि ही रक्कम 16367 जो नफा आहे त्यातून वजा होईल 1500 आपल्याला वजा करावे लागतील जिथे ही रक्कम गेली आहे तेथे मी ही रक्कम मी वजा म्हणून दर्शविली आहे भागधारकांना लाभांश म्हणून देण्यासाठी ही रक्कम बाजूला ठेवली आहे म्हणून ही तरतूद हया तिमाहीत केली असणार किंवा करावी लागणार परंतु प्रत्यक्षात लाभांश देय पुढील महिन्याच्या 15 तारखेपर्यंत दिले जाईल कारण जर आपण मागील लाभांशा बद्दल विचारल तर आपण यथे 1500 ही रक्कम दाखविली आहे याला तिमाहीच्या प्रथम महिन्यात आपण हे लाभांश दिले होते हे या तिमाहीसाठी नव्हते ते पूर्वीची तिमाही ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यांसाठी आहे म्हणून येथे आपण हा लाभांश भरला आहे आपण मागील तिमाहीत तरतूद केली होती परंतु प्रत्यक्षात पेमेंट हे या तिमाहीच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच 15 जानेवारीपर्यंत देणे आहे या तिमाहीत आपण लाभांशांची तरतूद 16367 च्या नफ्यातून येथे करीत आहोत आपण 1500 ची रक्कम बाजूला ठेवत आहोत जेणेकरून 1500 अद्याप एक दायित्व म्हणून दर्शविले जाईल म्हणून आपण याला लाभांश म्हणू शकतो एवढे लाभांश आपले देणे आहे ही रक्कम किती आहे 1500 एवढे आपले लाभांश देणे आहे आणि जर आपण या सर्व गोष्टींबद्दल येथे चर्चा केली तर आपण जवळजवळ सर्व काही घेतले आहे आपण इक्विटी म्हणतात भाडे देय 16500 आहे आणि लाभांश देय 1500 आहे तर ही तीन पेमेंट्स आहेत जर ह्यांची बेरीज केली तर ही रक्कम 19 अधिक 16 म्हणजे 37000 येते म्हणून ही रक्कम 37000 डॉलर्स अधिक ओनर्स इक्विटी काय आहे A म्हणजे देयक अधिक भांडवल किंवा भांडवल अधिक देयक तर या प्रकरणात आपण घेतलेली संपत्ती 77567 आहे आणि आपण गणना केली तर दायित्व 37000 अधिक आपण येथे गणना केलेली भांडवल 40567 आहे म्हणून जर आपण त्यांची बेरीज केली तर ती रक्कम तेवढेच म्हणजे 77567 येईल हे पण 77567 आणि ते पण 77567 म्हणून दोन्ही बाजू समान आहेत जे मी येथे ठेवणार आहे ती रक्कम 77567 आहे तर हे ताळेबंद आता संतुलित आहे मी ताळेबंद या स्वरूपात का तयार केले आहे कारण मला हे समजावून सांगायचे होते की आपण T स्वरूपात किंवा उभ्या स्वरूपात दोन स्वरूपात ताळेबंद तयार करू शकता आजकाल ताळेबंद शिर्षस्थानावर म्हणजेच सर्वात निशचित मालमत्ता अगदीवर आणि त्यानंतर चालू संपत्ती ठेवली त्यानंतर देयक आणि भांडवल ठेवण्यात आले सर्वात दीर्घकालीन देयक हे सुद्धा दीर्घकालीन देयक आहेत दीर्घकाळ किंवा अल्पकाळ हा फरक वेळेच्या आधारावर केला जातो दीर्घकालीन दायित्व किंवा दीर्घकालीन मालमत्ता ती अशी दायित्वे किंवा मालमत्ता आहे जे फर्मकडे एकवर्षा पेक्षा जास्त कालावधीसाठी असतात अल्पकालीन मालमत्ता किंवा अल्पकालीन दायित्व फर्मकडे जास्तीत जास्त 12 महिने किंवा एक वर्षासाठी असतात म्हणून जर आपण निश्चित मालमत्तेबद्दल चर्चा केली तर केवळ ही एक अशी मालमत्ता आहे जी एका वर्षापेक्षा अधिककाळासाठी कंपनीकडे राहतील इतर सर्व मालमत्ता खाती प्राप्त जास्तीत जास्त कालावधी 12 महिन्यांपेक्षा जास्त होणार नाही त्याचप्रमाणे दायित्व आणि भांडवलाच्या बाबतीत भांडवल म्हणजे ते फर्म बंद झाल्यास परत दिले जाऊ शकते म्हणून हे भांडवल हे वित्तपुरवठयाचे कायमस्वरूपी स्त्रोत आणि दीर्घ काळाचे स्त्रोत आहे आपण याला भांडवल म्हणू कारण की हे वित्तपुरवठयाचे हा अंतर्गत स्त्रोत तयार करीत आहोत मग आपण इतर सर्व दायित्व ठेवू दायित्व हे दीर्घकालीन व अल्पकालीन असू शकते तर कोणतेही दायित्व जे कोणत्याही स्रोताने आले असेल जे एका वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी फर्मकडे राहील उदाहरणार्थ वित्तीय संस्था किंवा बँकांकडून दीर्घकालीन कर्जातून आलेला निधी किंवा डिबेंचर जारी करण्याच्या मदतीने येणारे फंड ते दीर्घकालीन असतात या प्रकरणात कंपनीने असा कोणताही निधी उभा केलेला नाही म्हणूनच याचा अर्थ असा आहे की सर्व देयके हे चालू देयके आहेत या जबाबदार्यांचा कालावधी जास्तीत जास्त 12 महिन्यांचा असू शकतो परंतु या प्रकरणात आपल्याला असे आढळून आले कि त्यांची वैधता किंवा जीवन फक्त एक महिन्यासाठी किंवा तिमाहीसाठी किंवा असेच काही तरी आहे तर आपण सर्व देयके जे जास्तीत जास्त चालू देयके जसे की देय खाती असते असे आपण म्हणू शकता तर आपण व्यवहार संतुलित करण्याच्या स्थितीत आहोत कंपनीने किती निधी उभारला आहे मालमत्तेच्या समान निधी उभारला आहे याचा अर्थ तिमाहीच्या अखेरीस आपले ताळेबंद संतुलनाच्या स्थितीत आहेत बरोबर आता पुढे आपण पुढच्या तिमाहीसाठी अंदाजपत्रक तयार करू शकतो आणि सर्व चार तिमाहींची बेरीज करून आपण ते वार्षिक अंदाजपत्रकात रूपांतरित करू शकतो तर ते असे ही करता येते पण सामान्यतः आपण अंदाजपत्रक कमी कालावधीसाठी विभाजित केले जातात सध्याच्या काळात काही कंपनी साप्ताहिक अंदाजपत्रक बनवत आहेत काही मासिक अंदाजपत्रक तर काही तिमाही अंदाजपत्रक तयार करीत आहेत आणि त्यासर्व उप अंदापत्रकांची बेरीज केल्यानंतर आपल्याला जो एकत्रित अंदापत्रक येतो त्याला वार्षिक अंदापत्रक म्हणतात म्हणून अंदापत्रकाचा कालावधी कमी असेल तर त्या बजेटच्या कालावधीत ते काय काय करणार आहे हे शोधणे सोपे जाते आणि अंदाजपत्रकाच्या निकाल व वास्तविक निकाल यातील फरक शोधता येतो फरक शोधणे सोपे जाते बरोबर तर ही मास्टर बजेट आणि शेवटी आपण येथे जाणून घेतले की संकल्पनात्मक माहिती असल्यावर खरे घटक असलेले हे मास्टर बजेट आपण किती व्यावहारिकरित्या तयार करू शकतो म्हणजेच अंदाजित उत्पन्न विवरणपत्र फर्म कडे उपलब्ध आहे जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी खालील अंदाजपत्रक तयार केले आहे हे सर्व अंदाजपत्रक हे दर्शवतात की जेंव्हा तिमाहीची सुरुवात होईल तेंव्हा त्यांचे योग्य कार्य सुरू होईल कारण अंदाजपत्रक हे तिमाहीच्या सुरुवातीलाच बनविले जातात म्हणून जेंव्हा तिमाहीची सुरुवात होईल तेंव्हा त्याचे कार्य सुरु होईल आणि तिमाहीच्या अखेरीस कदाचित मार्च महिन्यातील 31 मार्चला अंदाजित निकालाची व वास्तविक निकालाची तुलना केली जाईल आणि फरक शोधले जाईल तर मास्टर बजेटची असे हि म्हणतात जे काही असेल फायद्या सोबत त्याच्या काही मर्यादाही आहेत मास्टर बजेटमध्ये काही कमतरता देखील आहेत मग त्या मर्यादा कोणत्या आहेत त्या कमतरता कोणत्या आहेत आणि लवचिक अंदाजपत्रकाच्या मदतीने ते कसे काढले जाऊ शकतात ते मी पुढील वर्गात तुमच्याशी चर्चा करेन खूप खूप धन्यवाद